सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक 4 व्याख्यान क्रमांक 31 बघणार आहोत हे लंबजन्य प्रक्षेप II ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन II वर आहे मी खडगपूरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आयआयटीचा राजाराम लकाराजू आहे या आधीच्या वर्गामध्ये आपण भूमितीय रचनांच्या अभियांत्रिकी रेखाचित्रांबद्दल काहीतरी शिकलो आहोत त्या कोनिक विभागात आपण सायक्लॉईड्स इलिप्स पॅराबोला हाइपरबोला आणि इतर घटकांची रेखाचित्रे काढली आहेत आणि विभाग 3 मध्ये आपण लंबजन्य प्रक्षेप I ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन I समाविष्ट केले आहे जिथे आपण प्रतलांबद्दल शिकलो आहोत उभे प्रतल म्हणजे काय आडवे प्रतल म्हणजे काय आणि प्रथम क्वाड्रंट प्रक्षेप म्हणजे काय तृतीय क्वाड्रंट प्रक्षेप काय आहे आणि पहिल्या तिसर्या किंवा दुसर्या किंवा चौथ्या प्रकारच्या क्वाड्रंटवर असल्यास वेगवेगळ्या प्रतलांवर बिंदू कसे प्रक्षेपित करावेत याबद्दल आपण शिकलो आहोत आणि या विभागामध्ये आपण विशेषत रेषा प्रक्षेपण याबद्दल माहिती घेऊ 88 प्रोजेक्शन II मध्ये आपण एखादी रेषा कशी प्रक्षेपित करावीआपण प्रक्षेपित करत असताना रेषांचे अंश काय आहेतखरी लांबी एपरंट लांबी आणि इतर मांडणी शोधणे जर ते तिरकस प्रतलांवर असतील तर काय होईलसहाय्यक प्रतले म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतलांवर ठोस वस्तू कश्या प्रक्षेपित कराव्यात ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत त्या या आहेत आजच्या व्याख्यानात आपण प्रामुख्याने रेषा प्रक्षेप पाहू रेषेला दाखवण्यासाठी आपल्याला लांबीची आवश्यकता असते जसे की 2 सेंटीमीटर 20 मिमी वगैरे उभ्या प्रतलांविषयी आणि आडव्या प्रतलांसंदर्भात त्याची स्थिती ही रेषा किती दूर आहे उदाहरणार्थ एक रेषा AB जर मी दाखवत असलेली केवळ लांबीच नाही परंतु या संदर्भातील संदर्भ प्रतलांसंदर्भात कदाचित उभ्या प्रतलात जिथे A जाते तेथे B नेहमी जाते आपल्याला या प्रकारच्या गोष्टी आवश्यक असतात याला आपण उभ्या आणि आडव्या प्रतलांसंदर्भातील स्थिती असे म्हणतो आणि त्याचा उतार आपल्याला केवळ त्याची स्थितीच नाही तर उभ्या आणि आडव्या प्रतलांसंदर्भातील त्याचा उतार हे देखील आवश्यक आहे आजच्या व्याख्यानाचे उद्दिष्ट उभ्या आणि आडव्या प्रतलांवरील रेषांचा प्रक्षेप कसा काढायचा हे आहे तत्वतः रेषांच्या या प्रक्षेपणाची पाच प्रकरणे अस्तित्वात आहेत पहिले उभ्या आणि आडव्या प्रतलांसाठी उभी लंबरेषा आहे दुसरे उभ्या आणि आडव्या प्रतलांना समांतर अशी एक रेषा तिसरे उभ्या प्रतलाला एक लंबरेषा आहे उभ्या आणि आडव्या प्रतलांना एक लंबरेषा आहे आणि चौथे आडव्या प्रतलाकडे झुकलेली रेषा परंतु ती उभ्या प्रतलाला समांतर आहे आणि पाचवी ही एक विशेष बाब आहे ज्यामध्ये उभ्या आणि आडव्या प्रतलांसाठी दोन्हीकडे कललेली एक रेषा आहे म्हणजेच ती उभ्या आणि आडव्या प्रतलांसाठी भिन्न कोन बनविते अशा प्रकारच्या रेषा असल्यास त्यांना या उभ्या प्रतलात आडव्या प्रतलात कसे प्रक्षेपित करावे माहिती कशी मिळवावी रणनीती सोपी आहे आपल्याला एखादा बिंदू माहित असल्यास त्या बिंदूला आडव्या आणि उभ्या प्रतलावर प्रक्षेपित करा त्याचप्रकारे रेषेच्या दुसर्या टोकाला देखील प्रक्षेपित करा हे प्रक्षेपित बिंदू योग्य रितीने जोडा अशाप्रकारे आपण वेगवेगळ्या प्रतलांवरील प्रक्षेपांना जोडण्याच्या स्थितीत असू चला आपण त्यांना टप्याटप्याने पाहू या पहिला प्रश्न आहे उभ्या आणि आडव्या प्रतलांसाठी एक उभी लंबरेषा आहे जर असे असेल तर ती रेषा कशी बनवायची चला हे पाहू त्रिमितीय जगात आपले उभे प्रतल हे एक आहे आणि आडवे प्रतल हे एक आहे आणि उभ्या आणि आडव्या प्रतलांसाठी एक उभी लंबरेषा आहे चला ते पाहूया आता जर आपण त्याकडे पहात आहोत की ही लंबरेषा आहे आता जर आपण हे पहात आहोत की मला बिंदू A चा प्रक्षेप त्या प्रतलात a' देते बिंदू B चे b वरचे प्रक्षेपण मला b' देते तर समोरच्या दृश्यावर किंवा उभ्या प्रतलात हे दोन बिंदू तेथे जुळतात म्हणून आपण एक रेषा जोडण्याच्या स्थितीत असू म्हणजे अश्या रितीने AB रेषा a'b' अशी प्रक्षेपित होईल आडव्या प्रतलावरील वरच्या दृश्यात A बिंदू a बिंदूशी जुळतो B बिंदू देखील त्या b प्रक्षेपाशी एकरूप होतो तर आपली संपूर्ण AB रेषा आडव्या प्रतलात एखाद्या बिंदू प्रमाणे प्रक्षेपित होईल तर उभ्या प्रतलात रेषेप्रमाणे प्रक्षेपित केली जाईल जर आपण या द्विमितीय वस्तू मध्ये दर्शवित आहोत हे उभे प्रतल आहे हा एक्स वाय अक्ष आहे आपल्याकडे तेथे एक a'b' रेषा आहे आणि आपल्याकडे हा एक बिंदू आहे जो या मूळ स्थानापासून दूर आहे तर हे मूळ स्थान आहे येथूनच कोठेतरी रेषा ab प्रक्षेपित होईल तर या रेषेचे उत्तर जेव्हा आपण ही प्रक्षेपित करत आहोत तेव्हा a बिंदू a' बिंदूशी जुळतो b बिंदू b' बिंदूशी जुळतो असे दिसून येतेपरंतु तर वरच्या दृश्यात कारण आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहोत तर ते ab पातळीवर जाते आणि महत्त्वाचे पहिले निरीक्षण म्हणजे जेव्हा आपण या विशेष प्रकरणात उभ्या प्रतलात आडव्या प्रतलात या रेषा प्रक्षेपित करत असतो तेव्हा समोरचे दृश्य उभी रेषा आहे वस्तूची खरी लांबी देते तर जर AB 40 मिमी आहे तर या समोरच्या दृश्यात a'b' देखील 40 मिमी मिळेल यालाच आपण खरी लांबी म्हणतो आडव्या प्रतलावर प्रक्षेपित केल्यावर या AB ची एपरंट लांबी 0 असेल तेव्हा ही खरी लांबी नाही 12 चला तर मग दुसरे प्रकरण पाहू उभ्या आणि आडव्या प्रतलाला समांतर अशी एक रेषा तर ही रेषा ही A B आहे ती आडव्या प्रतलाला समांतर आणि उभ्या प्रतलालाही समांतर आहे जर तसे असेल तर आपणउभ्या आणि आडव्या प्रतलात किती लांबी पहात आहोत चला ते पाहूया बिंदू A चे प्रक्षेपण बिंदू a' बिंदू B चे प्रक्षेपण बिंदू b' त्याचप्रमाणे आडव्या प्रतलात बिंदू A चे प्रक्षेपण बिंदू a आडव्या प्रतलात बिंदू B चे प्रक्षेपण बिंदू b तर समोरच्या दृश्यात वरच्या दृश्यात जेव्हा आपण बघतो तिथे संपूर्ण a स्थानांतरित होतो पूर्ण AB तिथे वरच्या दृश्यात स्थानांतरित होतो तर जेव्हा आपण हे आडवे प्रतल 90 अंशांनी पलटी करत असतो आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे उभे प्रतल हे समोरच्या दृश्यासाठी आहे आडवे प्रतल पहिल्या क्वाड्रंटमध्ये वरचे दृश्य म्हणून आहे जेव्हा रेषा उभ्या आणि आडव्या प्रतलाला समांतर असते तेव्हा a'b' रेषा समान आकाराच्या ab शी जुळते आपल्याला समोरच्या दृश्यात आणि वरच्या दृश्यात खरी लांबी मिळेल चला तर मग तिसरे प्रकरण पाहू ज्यामध्ये रेषा आडव्या प्रतलाकडे झुकलेली आहे आणि उभ्या प्रतलाला समांतर आहे उभे प्रतलआडवे प्रतल आणि रेषा आडव्या प्रतलाकडे झुकलेली आहे परंतु रेषा उभ्या प्रतलाला समांतर आहे जर आपण सरकत असाल तर ही रेषा उभ्या प्रतलाला समांतर आहे तर उभ्या प्रतलाला समांतर जर आपण ही AB लांबी उभ्या प्रतलात a'b' पर्यंत पोहोचवत असाल तर तिथे आपल्याला खरी लांबी दिसेल जेव्हा आपण आडव्या प्रतलावरील या AB रेषेच्या प्रक्षेपाला वरचे दृश्य म्हणून पाहत आहोत तेव्हा आपल्याकडे A चे प्रक्षेपण B चे प्रक्षेपण एपरंट लांबीच्या रूपात असेल जे या प्रकरणातील वास्तविक लांबीपेक्षा लहान आहे तर ही वास्तविक लांबी आहे ही प्रक्षेपित एपरंट लांबी आहे चला तर मग आपण आणखी एक प्रकरण पाहू या जेथे एक रेषा उभ्या प्रतलाकडे झुकलेली आहे आणि आडव्या प्रतलाला समांतर आहे उभ्या प्रतलाकडे झुकलेली रेषा असेल तर आपण ते रेखाटू शकता परंतु हे आडव्या प्रतलाला समांतर आहे याचा अर्थ असा की सर्वप्रथम उभे प्रतल तयार करा तेथून आडवे प्रतल तयार करा रेषा उभ्या प्रतलाकडे झुकलेली आहे आणि आडव्या प्रतलाला समांतर आहे आडव्या प्रतलाला समांतर म्हणजे आडव्या प्रतलावर आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या रेषेसारखे काहीतरी असल्यास मी ते समांतर हलविले पाहिजे परंतु त्याने उभ्या प्रतलाशी कोन बनवायचा आहे जर मी यात सामील होणार असेल तर हा बिंदू A हा बिंदू B आहे जर आपण या AB रेषेचा विस्तार करत असाल तर कदाचित ती रेषा त्या बिंदूत छेदेल तर ती उभ्या प्रतलाशी थीटा कोन बनवते तर हे असेच आहे की आपल्याकडे ही आपली रेषा एक कोन थीटा बनविते अशा प्रकारची गोष्टी उभ्या प्रतलाकडे झुकत आहे परंतु ते आडव्या प्रतलाला समांतर आहे तर जर मी ही रेषा संपूर्ण खालपर्यंत हलवित असेल तर ती थेट तिथे जुळेल चला तर मग त्या चित्रमय दृश्याकडे पाहू तर हीच रेषा आपण पहात आहोत ही रेषा आडव्या प्रतलास समांतर आहे परंतु जर आपण त्यास विस्तारित करत असाल तर कदाचित ही रेषा त्या भागाला छेदेल कदाचित ती उभ्या प्रतलाकडे झुकलेली असेल त्या प्रकरणात उभ्या प्रतलातील प्रक्षेपण a'b' आपल्याला केवळ एपरंट लांबी देते वास्तविक लांबी देत नाही परंतु ते आडव्या प्रतलावरील प्रक्षेपण आपल्याला त्या रेषेची संपूर्ण माहिती देते चला तर मग प्रथम क्वाड्रंटमध्ये हे समोरचे दृश्य आणि वरचे दृश्य म्हणून रेखाटू तर यासाठी समोरचे दृश्य आणि त्यासाठी वरचे दृश्य त्यामध्ये ab पेक्षा लहान a'b' तर ab ही खरी लांबी आहे जी आपल्याला ab वर संपूर्ण माहिती देते आणि बहुतेक ड्रॉईंग शीट मध्ये आपल्याला दिसेल की तो आडव्या दिशेने काय कोन बनवत आहे जर आपल्याला हे चित्र माहित असेल तर याचा अर्थ वरच्या दृश्यामध्ये रेषा ab जर आडव्या दिशेसह थीटा फाय कोन बनवत असेल तर ते दर्शविते की प्रथम क्वाड्रंटमध्ये ती ही रेषा AB आहे जी उभ्या प्रतलाशी झुकलेला कोन बनवते अश्या रितीने आपल्याला ते समजून घ्यावे लागेल जर आपल्याला हे चित्र माहित असेल तर याचा अर्थ वरच्या दृश्यामध्ये रेषा ab जर आडव्या दिशेसह थीटा फाय कोन बनवत असेल तर ते दर्शविते की प्रथम क्वाड्रंटमध्ये ती ही रेषा AB आहे जी उभ्या प्रतलाशी झुकलेला कोन बनवते अश्या रितीने आपल्याला ते समजून घ्यावे लागेल तर वरचे दृश्य एक्स वायकडे झुकलेले आहे समोरचे दृश्य एक्स वायला समांतर आहे आणि खरी लांबी आपल्याला ती केवळ आडव्या प्रतलावर मिळेल हा कोन पहा हा फाय कोन आहे प्रक्षेप देखील आपल्याला फाय कोन देते आणि हा फाय कोन हा त्या उभ्या प्रतलाला समांतर दर्शवितो कारण हे उभे प्रतल त्या उभ्या प्रतलाला समांतर असे आहे हा एक कोन फाय बनवित आहे जो आपण येथे वरच्या दृश्यात दाखवत आहोत एखादी रेषा उभ्या प्रतलाला आणि आडव्या प्रतलाला तिरकी असेल तर ती हाताळणे अधिक कठीण होईल आपण याबद्दल विचार करू शकता आपण या समस्यांकडे उदाहरणांद्वारे पाहू परंतु आपल्याला काय करावे लागेल याचा अंदाज लावू जर हे उभे प्रतल असेल आणि हे आडवे प्रतल असेल तर रेषा उभ्या आणि आडव्या दोन्ही प्रतलाकडे झुकली पाहिजे याचा अर्थ असा आहे की जर रेषा तिरकी असेल तर आपण अशा प्रकारे काहीतरी समजण्याच्या स्थितीत असू तर हा कोन एक फाय कोन बनवित आहे परंतु आता ही रेषा संपूर्ण माहिती नाही कारण ती पुन्हा समांतर असू शकत नाही म्हणून तिला आडव्या प्रतलासंदर्भात झुकणारा कोन बनवावा लागेल याचा अर्थ असा जर मी याला एका आडव्या प्रतलात प्रक्षेपित केले तर त्याला एक कोन बनवावा लागेल जर आपल्याकडे तो प्रक्षेप असेल तर हे येथे कोन फाय बनवते आणि ही रेषा जर आपण प्रक्षेपित करत असाल तर ती आणखी एक कोन बनवते तर याचा अर्थ जर आपण या प्रतलांवर हे दर्शवित आहोत तर जर तुमची रेषा येथे कोन तयार करत असेल तर हे एक्स वाय कोऑर्डिनेट आहे त्याचप्रमाणे या दिशेने एक कोन बनवते हा कोन फाय हा कोन काहीतरी थिटा आहे आणि हे ज्याला आपण समोरचे दृश्य म्हणतो ते उभे प्रतल आहे आणि हे आडव्या प्रतलातील वरचे दृश्य आहे आपल्याला जो कोन येथे समजणार आहे फाय म्हणजेच फायचा अर्थ कोन आहे चला आपण हे लक्षात घेऊया की हे a आहे हे b आहे त्याचप्रमाणे हे a' हे b' आहे हे त्या प्रतलांमध्ये खरोखर कसे परिवर्तीत करावे यावरील नियमांबद्दल आपण शिकू परंतु जर हे a'b' असेल तर आडव्या गोष्टींच्या बाबतीत जर हे a आणि हे b असेल तर तो जोकोणता ही कोन फाय बनवत आहे उभ्या प्रतलाशी बनवित असलेला कोन फाय आहे तर AB ही एक रेषा आहे जी उभ्या प्रतलाशी फाय कोन बनवत आहे त्याचप्रमाणे आपण पहात असलेल्या समोरच्या दृश्यात जर थिटा कोन या तिरक्या रेषेसाठी असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण म्हणू आडव्या प्रतलाशी AB ने बनविलेला तो कोन आहे या रेषांचे अधिक तपशील आणि त्यांचे प्रक्षेप उदाहरणांमधून आपण पुढील वर्गात शिकू खूप खूप धन्यवाद